तर पुन्हा आपले स्वागत आहे आणि आज आपण या इगेनव्ह्ल्यूज आणि इगेनवेक्टर्स वर आपली चर्चा चालू ठेवू हे व्याख्यान 50 व्या व्याख्यानमालेचे आहे आणि आपण मुख्यत डायगोनलायझेशन आणि रेषात्मक समीकरणांची प्रणाली सोडविण्यासाठी तसेच मॅट्रिकस वगैरेची पॉवर मिळविण्याकरिताच्या अँप्लिकेशन्सवर लक्ष केंद्रित करू तर मॅट्रिक्सचे डायगोनलायझेशन म्हणजे काय आपण येथे चर्चा करू म्हणून इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स P अस्तित्त्वात असल्यास स्क्वेअर मॅट्रिक्स A हा डायगोनलायझेबल असल्याचे म्हटले जाते जर तेथे इनव्हर्टेबल मॅट्रिक्स P अस्तित्त्वात असेल तर ही एक डायगोनल मॅट्रिक्स आहे किंवा दुसऱ्या शब्दांत कारण ही संकल्पना आपण आधीपासूनच समानता मॅट्रिक ओळखली आहे तर दुसऱ्या शब्दांत जर A डायगोनल मॅट्रिक्ससारखेच आहे कारण बिंदू A ला डायगोनलायझेबल म्हणतात जर आपण हे A लिहू शकतो कारण हा एक डायगोनल मॅट्रिक्स आहे तर आपण म्हणतो की हे A डायगोनलायझेबल आहे तर या A चा अर्थ इथल्या डायगोनल मॅट्रिक्स प्रमाणेच आहे आणि हा P आपल्याला शोधण्यासारखा इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स आहे जेणेकरून हे डायगोनल मॅट्रिक्स बनेल तर A हे मॅट्रिक्स होऊ द्या आणि A हा नेहमीच डायगोनलायझेबल असतो असा चांगला परिणाम आहे याचा अर्थ असा आहे की आपल्याला असा A P सापडतो की हा डायगोनल मॅट्रिक्स आहे जर A चा n लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगेनवेक्टर असेल तर त्याचा परिणाम A हा डायगोनलायझेबल आहे तर हा येथे एक चांगला परिणाम आहे या इगेनव्ह्ल्यूजशी काहीही संबंध नाही वास्तविक आपल्याला ईगेनवेक्टर शोधला पाहिजे तर जर आपल्याला n लिनिअर्ली इंडिपेंडेंट ईगेनवेक्टर मिळाले तर A डायगोनल विभाजित केले जाऊ शकते आणि जर आपल्याला हे n लिनिअर्ली इंडिपेंडेंट ईजीनवेक्टर्स मिळू शकत नाहीत तर A डायगोनलायझेबल नाही तर या व्याख्यानाचा हा मुख्य परिणाम आहे पुन्हा आपण येथे औपचारिक पुराव्यात जाणार नाही परंतु हे कसे कार्य करीत आह अशा अनेक उदाहरणांच्या मदतीने आपण पाहू आणि या निकालाचा आणखी एक अनुक्रम आपण येथे घेऊ शकतो जर n येथे मॅट्रिक्स A असेल आणि त्याचा n वेगळा इगेनव्हॅल्यूज असेल तर A देखील एक डायगोनलायझेबल आहे आणि नंतर कारण स्पष्ट आहे कारण जर आपल्याकडे वेगळी इगेनव्ह्ल्यूज असतील तर आपण देखील n लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगेनवेक्टर्स मिळवा हाच परिणाम आपण मागील व्याख्यानात आधीच पाहिला आहे की आपल्याकडे वेगळ्या इगेनव्हॅल्यूज अनुरुप लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगेनवेक्टर्स आहेत तर अखेरीस येथे हा दुसरा निकाल हा मागील सारखाच आहे हे डायगोनलायझेबल आहे जर आणि केवळ त्यामध्ये n लिनिअर्ली इंडिपेंडेंट वेक्टर असतील तर तर येथे फक्त एक नोंद घ्या की ही मॅट्रिक्स P ज्याला A डायगोनलाइझ होते ते A चे मॉडेल मॅट्रिक्स म्हणतात आणि ज्याचे स्तंभ आहेत म्हणजे माझा अर्थ असा आहे की हा मॅट्रिक्स P कसा शोधावा तर येथे या मॉडेलच्या मॅट्रिक्स P मध्ये स्तंभ आहेत जे काही नाहीत परंतु या भिन्न इगेनव्ह्ल्यूशी संबंधित इगेनवेक्टर्स आहेत तर जर आपल्याकडे लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगेनवेक्टर्स असतील तर आपण त्यांना कॉलम म्हणून या मॅट्रिक्स P मध्ये ठेवू आणि हा आमचा मॅट्रिक्स हा P आहे आणि जेव्हा आपण तपासून पाहतो तर काहीच होणार नाही परंतु डायगोनल मॅट्रिक्स आणि एन्ट्रीज या डायगोनल मॅट्रिक्स फक्त इगेनव्ह्ल्यूज असतील या इगेनवेक्टर्स च्या अनुरुप आपण या मॅट्रिक्स P च्या स्तंभ म्हणून अनुक्रमात ठेवले आहेत तर आता आपण सह या उदाहरणाचा विचार करूया म्हणून आपण येथे आपला बराचसा वेळ ईगेनव्हल्यूज आणि ईजीनवेक्टर्स मोजण्यासाठी खर्च करणार नाही कारण आपण आधीच्या व्याख्यानात आधीच पाहिले आहे तर आपण या उदाहरणासाठी ईगेनव्हल्यूजची गणना करू शकतो आणि मग ते 1 व 6 असेल कारण ही 5 वजा लंबडा आणि नंतर आमच्याकडे आहे ही कल्पना सोपी आहे तर हा डिटर्मिनन्ट आपल्याला सोडवायचा आहे की आपण हे उत्पादन येथे कसे बनवू शकतो 10 आणि नंतर आपल्याकडे येथे वजा 2 आणि वजा 5 असेल तर वजा 7 लॅम्ब्डा आणि अधिक हे लॅम्बडा स्क्वेअर आणि वजा 4 बरोबर 0 आहे तर हे लंबडा स्क्वेअर वजा 7 लॅंबडा आहे आणि मग आपल्याकडे 6 येथे 0 च्या बरोबरीची आहे आणि ती या वजा 6 वजा 1 ला कारणीभूत ठरू शकते तर लॅम्बडा वजा 6 आणि लॅम्बडा वजा 1 बरोबर 0 आहे तर येथे आपल्याला हे ईगेनव्हल्यूज 1 आणि 6 मिळतील तर आता या ईगेनव्हल्यूज प्रत्येकाशी सुसंगत असल्याने आपल्याला ईगनवेक्टर शोधला पाहिजे आणि येथे आपल्याकडे खरंच या वेगळ्या ईगेनव्हल्यूज आहेत तर आपल्याला दोन लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगेनवेक्टर्स मिळतील आणि मग आपण या मॅट्रिक्सला डायगोनलाइझ करू शकू तर येथे 1 शी संबंधित ईगनवेक्टर या म्हणून येत आहेत तर हे त्यास अनुरुप आहे आणि 6 शी संबंधित आपल्याला येथे मिळेल आणि आता एकदा आपल्याकडे एगेनवेक्टर असल्यास आपण हे मॉडेल मॅट्रिक्स बनवू शकतो ज्याला आपण P म्हणतो तर P ही आपण या मॅट्रिक्स ठेवत आहोत या P चा स्तंभ म्हणून ईगनवेक्टर आहेत तर येथे हा पहिला स्तंभ आहे आणि नंतर हा दुसरा स्तंभ आहे तर आमचे मॉडेल मॅट्रिक्स आता तयार आहे आणि आपण हे तपासू शकतो की हे कसे दिसते तर येथे आपल्याला हा देखील मिळवायचा आहे तो इन्व्हर्स आहे तर 2 बाय 2 मॅट्रिक्ससाठी हे सोपे आहे म्हणून आपल्याला येथे या डिटर्मिनन्टद्वारे विभाजित करावे लागेल आणि नंतर आपल्याला चिन्ह बदलणे आवश्यक आहे आणि निर्धारित पुन्हा वजा चिन्हासह होईल तर शेवटी आपण या मॅट्रिक्स P चा म्हणून मिळणार आहोत जे आपण या दोनशी गुणाकार करून देखील तपासू शकतो आणि आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळत आहे तर येथे आणि जर आपण या ची गणना केली तर ती डायगोनल मध्ये येईल आणि हा एक डायगोनल मॅट्रिक्स आहे आणि येथे अगदी बिंदू आहे म्हणून आपण हा मॉडेल मॅट्रिक्स मध्ये ठेवला आहे वेक्टर वजा 1 हा पहिला कॉलम म्हणून आहे आणि तो इगेनव्ह्ल्यू 1 च्या अनुषंगाने आहे आणि हेच कारण आहे की येथे हा पहिला इगेनव्ह्ल्यू येत आहे आणि दुसर्या बाबतीत आपण हा दुसरा कॉलम ठेवला आहे जे येथे 6 शी संबंधित होते आणि म्हणूनच डायगोनल मधील दुसरा घटक येथे 6 आहे तर उदाहरणार्थ आपण येथे ऑर्डर बदलली तर तर जर आपण त्यास मध्ये बदलू जर आपण बदलले जर आपण हे P घेतले जर आपण हे मॉडेल मॅट्रिक्स घेतले तर येथे हे या 6 शी संबंधित होते आणि नंतर हे येथे या नंबर 1 शी संबंधित आहे तर त्यानुसार ती ऑर्डर बदलेल म्हणून आपण येथे संबंधित ईजीनवेक्टर्ससाठी ठेवलेल्या ऑर्डरचे अनुसरण डायगोनल एन्ट्रीज मध्ये इगेनव्ह्ल्यूज म्हणून केले जाईल जेणेकरून ते महत्वाचे आहे येथे दुसरा मुद्दा ज्याने हे नमूद करणे आवश्यक आहे की हे युनिक इगेनन्वेक्टर नाही तर आपण या संख्येला मध्ये गुणाकार करू शकतो जो इगेनन्वेक्टर देखील असेल पुन्हा येथे हे आपण इगेनवेक्टर देखील असलेल्या कोणत्याही स्केलरद्वारे गुणाकार करू शकतो कारण ईगेनवेक्टर युनिक नसतात आणि असे केल्याने येथे कोणतीही सदिश केवळ 1 आणि 1 ठेवू शकत नाही यातही काही हरकत नाही उदाहरणार्थ पहिल्या स्तंभात 2 आणि 2 देखील येथे ठेवा आणि दुसर्या कॉलममध्ये उदाहरणार्थ आपण येथे 2 ने गुणाकार करू शकतो म्हणजे 2 2 आणि 8 तर आपण दुसर्या कॉलममध्ये 8 आणि 2 ठेवू शकतो तर या P इन्व्हर्सद्वारे काळजी घेतली जाईल आणि तरीही हे उत्पादन आपल्याला समान डायगोनल मॅट्रिक्स 1 0 0 6 देत नाही म्हणून येथे काही स्केलेर्सद्वारे आपण या ईजीनवेक्टर्समध्ये गुणाकार करू किंवा नाही हे येथे साहित्य आहे या मुळे समान फरक पडत नाही त्याच इगेन समान डायगोनल मॅट्रिक्स ज्याच्या एन्ट्रीज 1 आणि 6 असतील त्याकडे फक्त एक बाब आहे परंतु आपण येथे हे इगेनवेक्टर ठेवतो म्हणून आपण येथे ऑर्डर ठेवतो म्हणून या ईजीनवेक्टर्सचे हे कॉलम त्याच ऑर्डरमध्ये या इगेनव्ह्ल्यू दिसेल तर या 3 बाय 3 मॅट्रिक्सचे आणखी एक उदाहरण तर या मॅट्रिक्ससाठी देखील आपण हे डायगोनलाइझ केले जाऊ शकते की नाही हे तपासून पहायचे असल्यास आणि डायगोनल मॅट्रिक्स काय असेल मॉडेल मॅट्रिक्स काय असेल तर त्यासाठी आपल्याला इगेनव्ह्ल्यू मोजणे आवश्यक आहे तर या मॅट्रिक्सचे ईगेनव्हल्यूज 2 2 आणि 8 येत आहेत इगेनवेक्टर्स तर आता पुन्हा प्रत्येक इगेनव्ह्ल्यू साठी आपल्याला हे मॉडेल तयार करण्यासाठी इगेनवेक्टरची गणना करणे आवश्यक आहे आणि या इगेनव्ह्ल्यू शी संबंधित हे 2 2 पुन्हा पुन्हा या संबंधित इगेनवेक्टर आहे तर येथे हे 2 वजा 2 आणि वजा 2 म्हणजे रेषात्मक समीकरणांची प्रणाली म्हणून सोडवायची मॅट्रिक्स असेल तर आपण येथे प्रत्यक्षात जे मिळवत आहोत ते करून आपल्याला 3 लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगेनवेक्टर मिळत आहेत याचा अर्थ जिओमेट्रीक गुणाकार 2 ही 2 आहे आणि ती देखील आहे अल्जेब्रिक गुणाकार 2 असल्याने या विशिष्ट बाबतीत जिओमेट्रीक गुणाकार 2 देखील येत आहे तर हे या 2 च्या अनुरुप आहे हे देखील 2 अनुरुप आहे आणि येथे आपल्याकडे हे 8 असे आहे तर आपल्याकडे 3 लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगेनवेक्टर आहे आणि म्हणूनच आता आपण या मॅट्रिक्सचे वास्तविक विभाजन करू कारण आपल्याला 3 ची आवश्यकता आहे मॅट्रिक लक्षात ठेवा येथे मॉडेल P हे लक्षात ठेवणे सोपे आहे मॉडेल मॅट्रिक्स P A प्रमाणेच असेल तर आपल्याला मॅट्रिक्स P भरण्यासाठी या 3 स्तंभांची आवश्यकता आहे तर आपल्याकडे 3 लिनिअर्ली इंडिपेंडेंट वेक्टर असल्यास आपण हे P तयार करू शकतो अन्यथा उदाहरणार्थ जर आपल्याकडे केवळ 1 इगेनवेक्टर असेल तर आपण हा P बनवू शकत नाही म्हणजे दुसर्या शब्दात मॅट्रिक्स A त्या प्रकरणात डायगोनलायझेबल नाही तर येथे मॅट्रिक्स A डायगोनलायझेबल आहे कारण आपल्याकडे 3 लिनिअर्ली इंडिपेंडेंट इगेनवेक्टर आणि मॉडेल मॅट्रिक्स मिळत आहेत प्रथम दोन स्तंभ आणि 8 शी संबंधित आमच्याकडे हा तिसरा कॉलम 2 वजा 1 आहे तर हे 2 च्या अनुषंगाने आहे प्रथम स्तंभ हा देखील 2 सारखाच आहे आणि हा तिसरा स्तंभ 1 अनुरुप आहे तर आमची ऑर्डर अगदी तशीच राहील आणि ही मॅट्रिक्स च्या डायगोनल एन्ट्रीज बनतील तर जर तुम्ही आता ची गणना केली तर तर आपल्याला हा मिळणे आवश्यक आहे आणि नंतर आपल्याला हे उत्पादन बनवायचे आहे आणि नंतर आपल्याला हे 2 2 मिळेल आणि आपण या ईजिनवेक्टरना येथे नेमून दिलेली ऑर्डर मिळेल 2 2 आणि 8 येथे आपण या डायगोनल एन्ट्रीज अगदी सारख्याच मिळवत आहोत म्हणूनच हे येथे डायगोनल मॅट्रिक्स आहे जे मॅट्रिक्स A सारखे आहे आणि नंतर आपण या मॅट्रिक्स बद्दल अनेक चांगल्या गुणधर्मांचे निरीक्षण करू कारण ते बर्याच सामान्य गोष्टी समान मॅट्रिसेस सामायिक करतात आणि काही अनुप्रयोग खूप महत्त्वाच्या अँप्लिकेशन्सचे गुणधर्म आहेत जे आपण एकदा मॅट्रिक्सचे डायगोनलाइझ करू शकतो आपण अनेक अँप्लिकेशन्समध्ये वापरू शकतो तर या व्याख्यानाचा हाच चर्चेचा विषय असेल तर येथे शेवटचे उदाहरण आपण अजून एक घेऊ जिथे आपल्याला हे दिसते आहे की डायगोनल 2 मधील 2 2 आणि 3 सह सर्वात कमी त्रिकोणी मॅट्रिक्स आहे आणि नंतर आपल्याकडे 4 हे डायगोनल सोडलेल्या उर्वरित सर्वकाही 0 आहे तर जर आपण या त्रिकोणाकृती परिचित भागाची गणना केली तर मॅट्रिक हे 2 2 आणि 3 आहे तर इगेनव्ह्ल्यू 2 2 आणि 3 असतील आणि आपल्याला त्याच अनुषंगाने पुन्हा 2 चे गणन करावे लागेल आणि त्याच अनुषंगाने 3 आहे या प्रकरणात काय होते जे येथे या 2 ची अल्जेब्रिक गुणाकारात 2 आहे आणि या 2 ची जिओमेट्रीक गुणाकार 1 आहे आणि तो मुद्दा असा आहे की प्रत्यक्षात आपण सिस्टमचे निदान करू शकत नाही कारण जिओमेट्रीक गुणाकार या इगेनव्ह्ल्यू 2 साठी अल्जेब्रिक गुणाइतके नसेल तर आपल्याला ईजीनवेक्टर्सचे कमी संख्या मिळेल आणि आपण हे मॉडेल मॅट्रिक्स P तयार करू शकत नाही तर या 2 इगेनव्ह्ल्यूजच्या अनुषंगाने आपल्याला फक्त 1 इगेनवेक्टर्स मिळत आहे आणि त्याचे कारण स्पष्ट आहे कारण जर आपण हे समीकरण A वजा लंबडा I x बरोबर 0 केले तर ते येथे काय होईल आपल्याकडे हे 0 0 0 मिळेल आणि नंतर आपल्याकडे येथे हे 0 आहे 0 0 आणि 0 0 1 येथे इगेनवेक्टर आणि उजव्या बाजूच्या 0 समीकरणाच्या या प्रणालीची ही परिस्थिती आहे तर या समीकरणाच्या प्रणालीसाठी आपण येथे काय पाहत आहोत आपल्याकडे येथे 2 पिव्होट घटक आहेत 4 आणि हे 1 देखील हे पिव्होट घटक आणि फ्री व्हेरिएबल आहेत जे आपल्याकडे फक्त येथे x 2 आहे तर x 2 हे फ्री व्हेरिएबल आहे याचा अर्थ असा आहे की आपल्याला जे आवडेल ते हा x 2 निवडू शकतो चला तर हा अल्फा घेऊ आणि मग या समीकरणावरून आपण हे लक्षात घेतले की x 1 या दुसर्या समीकरणापासून 0 आहे आणि या तिसर्या समीकरणावरून आपण x 3 बरोबर 0 असल्याचे पाहिले आहे तर इगेनवेक्टर x 1 x 2 x 3 या पुनरावृत्ती झालेल्या इगेनव्ह्ल्यूजशी संबंधित 0 1 0 आणि या 0 1 0 मधील कोणतेही गुणक येत आहे तर येथे आपण फक्त अल्फा घेतला आहे तर येथे इजीनवेक्टरपैकी एक आहे आणि नंतर 3 च्या अनुषंगानेही आपण इगेनवेक्टरची गणना करू शकतो आणि ते केवळ 1 येईल तर आपल्याकडे 2 वजा 1 आणि 1 आहे तर या 2 वेक्टर सह या मॉडेल मॅट्रिक्स P ची पदे भरण्यासाठी आपल्याला 3 वेक्टरांची आवश्यकता आहे म्हणून आपण या प्रकरणात तसे करू शकत नाही कारण आपल्याकडे 2 लिनिअर्ली इंडिपेंडंट इगेनवेक्टर आहेत हे मॅट्रिक्स A डायगोनलायझेबल नाही तर दिलेले मॅट्रिक्स डायगोनलायझेबल नाही तर आपण येथे काय पाहिले आहे की प्रत्येक मॅट्रिक्स आपल्याला डायगोनलायइझ करू शकत नाही जेव्हा फक्त इगेनवेक्टर्स या इगेनवेक्टरचा सेट पूर्ण अर्थाने मॅट्रिक्स असेल तर आपण केवळ मॅट्रिक्स विकृत करू शकतो जर आपल्याला n लिनिअर्ली इंडिपेंडंट इगेनवेक्टर मिळाले तर आपण मॅट्रिक्सचे डायगोनलायइझ बदलू शकतो अन्यथा आपण मॅट्रिक्सचे डायगोनलायइझ करू शकत नाही आता डायगोनलायझेशनच्या अँप्लिकेशन्सकडे येताना आपण प्रथम मॅट्रिक्सची उर्जा सहजतेने मोजू शकतो आणि आपण मॅट्रिक्सची डायगोनलायइझ बदलू शकतो मग असं का येथे किंवा इगेनव्हॅल्यूज इगेनवेक्टर्सचे कनेक्शन काय आहे जे आपण आता पाहू तर हे जे आपण पाहिले आहे की A डायगोनलायइझ बनू शकते नंतर हा संबंध D बरोबर आहे किंवा आपण ते पुन्हा लिहू शकतो की A बरोबर आहे म्हणजे येथे P ने गुणाकार प्रथम येथे PD येईल आणि नंतर उजवीकडे आपण ने गुणाकार करू तर आपण A बरोबर या नात्यातून बाहेर पडू तर या नात्याने येत असल्यास आपण गुणाकार करायचे असल्यास किंवा आपल्याला त्या बाबतीत हे A पॉवर 2 किंवा A चौरस मिळवायचे आहे म्हणूनच आपल्याला या ला ने गुणाकार करणे आवश्यक आहे आणि नंतर या उत्पादनाच्या या असोसिएटिव्ह प्रॉपर्टीने आपल्याला समजेल की हा P इन्व्हर्स P तेथे आहे जो आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणून ठेवू शकतो आणि मग आपण येथे येऊ याचा अर्थ असा P आणि या डायगोनल मॅट्रिक्सची पॉवर आहे तर येथे A वर्गात या मॅट्रिक्सची पॉवर 2 आहे असे होते की ही पॉवर या डायगोनल मॅट्रिक्सच्या पॉवर साठी अगदी अनुवादित आहे येथे काय उपयोग आहे की हा डायगोनल मॅट्रिक्स आपल्याला सहजपणे येथे मिळू शकतो कारण ही पॉवर थेट या डायगोनल प्रवेशात जाईल तर या पॉवर साठी आपल्याला या मेट्रिक्स D वास्तविकतेत गुणाकार करण्याची गरज नाही परंतु केवळ डायगोनल एन्ट्रीज स्क्वेअर्ड केल्या जातील आणि हे येथे एक कारण आहे तर आता खूप सोपी आहे तर आपल्याला फक्त हे गुणाकार करायचे आहेत साहजिकच जेव्हा आपल्याकडे येथे उच्च पॉवर असेल आणि फक्त दोघांसाठीच नाही कारण कोणत्याही परिस्थितीत आपल्याला हे गुणा करावे लागेल तर येथे नैसर्गिकरित्या कार्य अधिक आहे जर आपल्याला फक्त हे पॉवर 2 शोधायचे असेल परंतु उदाहरणार्थ आपल्याला 1000 पॉवर मिळविण्यासाठी पॉवर पाहिजे असेल तर निश्चितपणे ही खूप उपयुक्त आहे कारण D पॉवर उच्च पॉवर मोजणे सोपे होईल तर हा चौरस D वर्ग का येत आहे उदाहरणार्थ ही कल्पना आपण पुढे चालू ठेवू शकतो तसेच समान रचना घडेल तर हे जे A वर्गांसाठी आहे आणि नंतर पुन्हा A ने गुणाकार होईल आणि हे P इन्व्हर्स P पुन्हा आयडेंटिटी मॅट्रिक्स होईल आणि आपल्याकडे PDQ P इन्व्हर्स असेल तर येथे काय मुद्दा आहे की आपण या गणितांमधून हे पाहू शकतो की एक पॉवर n देखील फक्त D पॉवर n असेल आणि ही PD पॉवर आणि P इन्व्हर्स होईल या मॅट्रिक्स T चे भाषांतर केल्याने ही पॉवर येथे सुरू राहील तर सर्वसाधारणपणे आपण हे सिद्ध करू शकतो की हे आहे म्हणून मी आधी म्हटल्याप्रमाणे वापरू शकतो जेव्हा आपल्याला या मॅट्रिक्सच्या मोठ्या संख्येची मोठ्या संख्येने गणना करायची आहे आणि नंतर हे खूप उपयुक्त आहे कारण ची गणना अगदी सोपी आहे कारण जर आपण 2 डायगोनल मॅट्रिक्स घेतले तर हे येथे आपल्याला त्याचसह गुणाकार करायचे आहे तर आता काय होईल जर आपण हे गुणाकार कराल तर एक चौरस येईल आणि नंतर हे प्रॉडक्ट 0 असेल तसेच हे 0 असेल आणि b स्क्वेअर येईल तर जेव्हा आपण डायगोनल मॅट्रिक्सचे प्रॉडक्ट करतो फक्त तेव्हा आपण हे पॉवर होईल ही पॉवर डायगोनलच्या एन्ट्रीजवर जाईल आपल्याकडे n पॉवर असताना फक्त मॅट्रिक्स गुणाकार म्हणून हे गुणाकार करण्याची गरज नाही तर उदाहरणार्थ आपल्याकडे हे 0 0 b आहे आणि आपल्याला ही पॉवर n मिळवायची आहे तर हे काहीही होणार नाही परंतु एक n शून्य आणि b पॉवर n तर तो मुद्दा असा आहे तर हे काहीच नाही असा संबंध आहे परंतु येथे आहे तर ते मोजणे अगदी सोपे आहे आणि शेवटी आपल्याला हे प्रॉडक्ट P आणि सह करणे आवश्यक आहे या मॅट्रिक्स गुणासाठी येथे फक्त कॉम्प्युटेशन भार आहे परंतु D पॉवर n साठी तेच येथे रेषीय संबंध आहेत तर या डायगोनल एन्ट्रीज केल्या जातील आणि इतर काहीही नाही तर आता आपण फक्त एक उदाहरण पाहूया ज्यात साठी शोधा तर तसे करण्यासाठी आपल्याला इगेनव्ह्ल्यूज आणि इगेनवेक्टर्स देखील मोजावे लागतील कारण आपल्याला त्या P ची गरज आहे आणि आपल्याला त्या डायगोनल मॅट्रिक्सची देखील आवश्यकता आहे तर या प्रकरणात ईगेनव्हल्यूज 1 आणि 2 येत आहेत आणि नंतर आपण वजा 1 च्या च्या ईजीवेक्टर्सची गणना करू आणि ते 2 च्या अनुषंगाने प्रमाणे येत आहेत आता हे असलेले P मॉडेल मॅट्रिक्स P बनवू शकतो म्हणून येथे इगेनवेक्टर्सला कॉलम म्हणून ठेवू घ्या तर आपण खरोखर खूप उच्च पॉवर मोजू शकतो तसेच संगणकीय भार समान राहील फक्त आपल्याला ही पॉवर डायगोनल नोंदींमध्ये करावी लागेल तर आणि नंतर आपल्याला कोणत्याही परिस्थितीत या P आणि ने गुणाकार करावा लागेल मॅट्रिक्स A ची कुठलीही पॉवर शोधणे आता सोपे आहे तर ती A पॉवर 5 आहे परंतु सामान्यत जेव्हा आपल्याला खरोखर या मॅट्रिक्स A ची उच्च पॉवर मोजायची इच्छा असते तेव्हा वापरली जाते मग मॅट्रिक A च्या प्रॉडक्टच्या तुलनेत संगणकीयदृष्ट्या खूप कार्यक्षम आहे तर आपण या अँप्लिकेशन्सपैकी एक आहे जिथे आपण हा इगेनव्ह्ल्यूज ईगेनवेक्टर्स किंवा विशेषत मॅट्रिक्सच्या डायगोनलायझेशनची ही कल्पना वापरतो आता पुढील अँप्लिकेशन्सकडे येत आहे जे रेषीय भिन्न समीकरणांच्या प्रणालीचे निराकरण आहे जरी भिन्न समीकरणे पुढील काही व्याख्यानांचा विषय असतील परंतु येथे फक्त याची आयडिया व्यक्त करण्यासाठी किंवा या डायगोनलायझेशनच्या कार्याची कल्पना आणण्यासाठी आपण अगदी साधी उदाहरणे ही देत आहोत म्हणून येथे आपण रेषीय भिन्न समीकरणे विचारात घेत आहोत तर ही येथे एक सिस्टीम आहे सिस्टीम म्हणजे आपल्याकडे एकापेक्षा जास्त भिन्न समीकरणे आहेत आणि त्यांचे व्हेरिएबल्स जोडलेले आहेत तर आपल्याकडे हे आहे उदाहरणार्थ डाव्या बाजूला हा डेरिव्हेटीव्ह टर्म आहे रेषात्मक भिन्न समीकरणांच्या प्रणालीचा विचार करा समजा A डायगोनलायझेबल आहे तर ठेवा तर येथे फायदा म्हणजे आपली सिस्टीम कमी झाली आहे ती म्हणजे येथे आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह्ज आहेत येथे आपल्याकडे हे डायगोनल मॅट्रिक्स आहे आणि नंतर आपण y अज्ञात आहे आता आपण जर हे गुणाकार पाहतो तर आपल्याला काय मिळत आहे आपल्याला ही n समीकरणे मिळत आहेत आणि ती आता डिकप्लेड समीकरणे आहेत कारण एकदा आपण हे डायगोनल मॅट्रिक्स सह गुणाकार केल्याने आपल्याला काय मिळत आहे

जिथे कॉन्स्टंट आहे आणि सह इगेनवेक्टर आहे मग आपण काय करावे आपण मोजणे आहे हे मूळ गुणांक मॅट्रिक्स A जे समीकरणांच्या व्यवस्थेसाठी दिले गेले होते आपल्याला फक्त लँबडॅस आणि इगेनव्ह्ल्यूज इगेनवेक्टर्स मोजणे आवश्यक आहे आणि मग आपल्याला सोल्युशन सापडतो हे दाखवण्यासाठी आपण इथे साधे उदाहरण घेतले आहे आपण येथे सिस्टम फॉर्ममध्ये पुन्हा लिहू शकतो तर मग आपण काय करावे आपल्याला येथे या मॅट्रिक्सच्या ईगेनव्हल्यूज आणि ईगेनवेक्टरची गणना करायची आहे म्हणून या मॅट्रिक्सचे इगेनव्ह्ल्यूज जेव्हा आपण प्राप्त करत आहोत तेव्हा हे वैशिष्ट्यपूर्ण पॉलिनोमिल मिळेल Eigenvectors तर आपण येथे काय पाहिले आहे की या डायगोनलायझेशनच्या मदतीने अशी प्रणाली सोडवणे हे अगदी सोपे होते आणि येथे निष्कर्ष असा आहे की आपण शिकलेल्या मॅट्रिक्सचे हे डायगोनलायझेशन आणि विशेषतः आपण या दोन अँप्लिकेशन्सना पाहिले आहे मॅट्रिकची पॉवर आपण या मदतीने सहजपणे गणना करू शकतो आणि रेषात्मक भिन्न समीकरणाच्या प्रणालीचे निराकरण देखील आपण या डायगोनलायझेशन सह मोजू शकतो म्हणूनच आपण वापरलेले हे संदर्भ आहेत आणि आपण लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद